सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 7 मध्ये आहोत पृष्ठभागाचे मॉडेल कसे बनवायचे याबद्दल शिकत आहोत आणि पुढे आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सवरील विहंगावलोकन बद्दल थोडे शिकणार आहोत तर आजच्या तासात आपण पृष्ठभागाच्या रचना करण्याच्या विविध तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत या सर्व पृष्ठभागाच्या रचना करण्याच्या तंत्रांमध्ये आपण प्रमुख आधार म्हणून क्युबिक पॉलीनॉमीअल वापरतो उदाहरणार्थ आमच्याकडे u 1 u 2 u 3 आणि असे काही डेटा पॉइंट्स आहेत आणि जर तुम्हाला प्रथम कर्व ची रचना करण्यात स्वारस्य असेल तर आपण ते करू ते घनासोबत असलेला संबंध दर्शवितात जेथे c0 c 1 c 2 c 3 हे कोइफिशिएंट्स आहेत आणि u हा एक पॅरामीटर आहे आणि आपण हे सांगण्याच्या स्थितीत असू की x y z हे कोऑर्डिनेट्स काय आहेत तसेच वेगवेगळे x y z कोऑर्डिनेट्स आपण प्लग करणार आहोत आणि मग आपण तो पॅरामीटर कर्व मिळविण्याच्या स्थितीत असू येथे यापैकी प्रत्येक c म्हणजे c0 c 1 c 2 c 3 हे मुळात त्या बहुपदी कर्वचे वजन दर्शवन्याचे काम करतात ही कदाचित 1 1 1 1 प्रकारची गोष्ट किंवा 1 0 1 0 प्रकारची गोष्ट किंवा 1 0 5 0 1 अशा प्रकारची गोष्ट असू शकते म्हणून हे वजन आम्ही काळजीपूर्वक दाखवले आहे जेणेकरून एक छान कर्व खरोखर या बिंदूंमधून जाईल एकदा आपण हे क्युबिक पोलीनोमिअल तयार केल्यावर आपण पृष्ठभाग तयार करण्यासाठी समान तंत्र लागू करू सर्वप्रथम हर्मिट बायक्यूबिक पृष्ठभागांच्या दृष्टीने आपण काय करतो ते म्हणजे आपण बिंदूंमधील कर्व तयार करतो ते बिंदू जर आपण जोडत असू तर आपल्याला विशेष कर्व मिळतो उदाहरणार्थ बिंदू p0 p 1 आपणास माहित आहेत आणि हे त्या प्रणालीचे कोणतेही x y कोऑर्डिनेट्स असतील आपल्याकडे त्या बिंदूबद्दल माहिती आहे आपल्याकडे p 1 बद्दल माहिती आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे p0 वरील स्पर्शिकेबद्दल देखील माहिती आहे जी आम्ही p0 prime याप्रमाणे दर्शवत आहोत त्याचप्रमाणे p 1 वरील स्पर्शिका ज्याला आपण p 1 prime म्हणत आहोत जर आपल्याकडे ही माहिती असेल जसे कर्व ची दिशा आणि जर आपण त्या स्पर्शिकेच्या माहितीच्या आणि बिंदूच्या माहितीच्या आधारे त्यास इंटरपोलेट करू शकलो तर त्यामधून जाणारा एक गुळगुळीत कर्व आपणास मिळेल त्याला आपण हर्मिट कर्व असे म्हणतो ते एका विशिष्ट संबंधाचे समाधान करतात जसे P म्हणजे त्या कर्व वरील कोणताही बिंदू p याने त्या संबंधाचे समाधान केलेच पाहिजे हर्माइट कर्व ज्याला आम्ही पृष्ठभागावर देखील शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर तुम्ही कोणताही हर्माइट कर्व निवडा जो त्या पृष्ठभागावरून जात आहे आणि त्याचे बिंदू निवडा इथे u v आपणास पॅरामेट्रिक भिन्नतेची माहिती देतील आपल्याकडे असलेल्या बिंदू आणि स्पर्शिकेच्या माहितीवर आधारित त्या पृष्ठभागावर u v च्या दिशेने असलेला बिंदू हा संबंध पूर्ण करेल असे मानले जाते आणि जेव्हा आपण त्याची रचना तयार करतो तेव्हा आपण वजन आणि इतर गोष्टींसारख्या काही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतो त्या उद्देशासाठी आपण फंक्शन व्हॅल्यू वापरण्याचा प्रयत्न करतो आपण फंक्शन व्हॅल्यूज वापरतो आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह देखील वापरतो व ते वेगवेगळ्या बिंदूंवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला त्याचे पृष्ठभाग आणि मॅट्रिक्स मिळतील ते किती गुळगुळीत आहेत म्हणजेच त्याचे किती प्रमाणात नियमित व्यवस्थपन झालेले आहे यावर त्याची अवस्था अवलंबून असेल आणि त्याच आधारावर आपण पृष्ठभागाची रचना करणार आहोत पृष्ठभाग तयार करण्याचे इतर मार्ग देखील आहेत ज्यांना बेझियर कर्व आणि बेझियर पृष्ठभाग म्हणतात त्यामध्ये आपल्याकडे P1 P2 P3 P4 सारखे विशिष्ट डेटा पॉइंट्स आहेत आपण लागलीच या डेटा पॉइंट्सची जोडणी करत नाही तर आपण काय करतो की काही ठराविक पॉलीगॉनस च्या आधारे या डेटा पॉईंट्समध्ये घट्ट बसवून त्यांची रचना तयार करतो हे करत असताना जो कुठला कर्व या पॉलीगॉनस ना छेदून जातो त्या कर्व ला आपण बेझियर कर्व म्हणतो जर मी ते कोणत्याही बिंदू P च्या पॅरामेट्रिक व्हेरिएशनच्या संदर्भात दर्शवत असेल तर त्या कर्ववर पॅरामेट्रिक कर्व P i k i च्या दृष्टीने विस्तारित केला पाहिजे जेथे k 1 k 2 k 3 k 4s मध्ये हे क्यूबिक इंटरपोलेशन आहेत तर t हे आपले पॅरामेट्रिक व्हेरिएबल आहे जसे की आपला u क्यूबिक बहुपदी मध्ये येतो आणि त्यास आपण विविध प्रकारच्या फॉरमॅटमध्ये आपण काळजीपूर्वक समाविष्ट करणार आहोत तर आपण पॉलीगॉन तयार करण्याच्या स्थितीत असू ज्यामधून हा विशिष्ट बहुपदी कर्व खरोखर जात आहे जर आपण असे करणार आहोत तर अशा प्रकारचे कर्व ज्याला आपण बेझियर कर्व म्हणतो आणि हे सर्वात लोकप्रियता दर्शविणारे कर्व आहेत आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे कर्व रेखाटत असतो तेव्हा ते गुळगुळीत कर्व तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 4 बिंदूंची आवश्यकता असते उदाहरणार्थ आपल्याकडे बिंदू P 1 P 2 P 3 P 4 आहे याला दर्शविण्याचा कदाचित एक मार्ग आहे मी फक्त एका रेषा तयार करणार आहे किंवा कदाचित मी फक्त स्प्लाइन सारखे काहीतरी तयार करेन सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणजे बेझियर सादरीकरण ज्यायोगे हे वजन कमी करून आपण कर्व तयार करण्याच्या स्थितीत असू बहुतेक ग्राफिक्स एडिटर आणि सॉफ्टवेअर हे जे काही आम्ही कर्व काढणार आहोत आणि अशाच काही गोष्टी या बेझियर कर्व वर कार्य करतात जर तुम्ही ते 3 डायमेन्शन्स पहात असाल उदाहरणार्थ हा पहिला डेटा आहे हे 4 डेटा पॉइंट आपल्याकडे आहेत मग प्रथम त्यापासून आपण एक बेझियर कर्व तयार करू त्याचप्रमाणे आपल्याकडे इतर डेटा पॉइंट्स असतील जसे की हा एक दोन तळाशी हे तीन आणि चार नंतर पुन्हा आपण आणखी एक बेझियर कर्व पास करण्याच्या स्थितीत असू त्याचप्रमाणे दुसरा बेझियर कर्व त्याचप्रमाणे इतर दिशांवर आपल्याकडे 4 डेटा पॉइंट आहेत तर अशा प्रकारे या पृष्ठभागावर बेझियर कर्व पास करा तर आपण त्या वस्तूवर एक मुक्त पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू फक्त 16 डेटा पॉईंट्स जाणून घेतल्याने आम्ही एक अतिशय गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू आपण काळजीपूर्वक पाहू या आपल्याकडे जे डेटा पॉइंट आहेत ते 1 2 3 4 असे आहेत त्याचप्रमाणे 1 कदाचित 2 3 4 आणि एक तळाला 5 तर आपल्याकडे असलेले हे डेटा पॉइंट आहेत आता पृष्ठभाग तयार करावा लागेल कारण हे डेटा पॉइंट्स विखुरलेले आहेत तर पृष्ठभाग मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर हे उद्दिष्ट साद्ध्य करण्यासाठी आम्हाला आवश्यक आहे की जर आमच्याकडे या बेझियर कर्व तत्त्वांचा वापर करून किमान 16 बिंदू असतील तर कोणीही हा एक गुळगुळीत पृष्ठभाग तयार करू शकतो पृष्ठभागांप्रमाणे कर्व चे स्वतःचे अस्तित्व तोपर्यंत असत नाही जोपर्यंत आपण काही कोईफीशीएंट्स च्या मदतीने 4 बिंदू एकत्र करत नाही तर कर्व हे अस्तित्वात नाही आणि आपल्याकडे जे स्वतंत्र डेटा बिंदू आहेत त्यामार्फत आपण ते तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत प्रस्तुतीकरणाचा दुसरा मार्ग म्हणजे हे डेटा पॉइंट्स B splines नावाचा पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करतात ज्याला बेसिस स्प्लाइन्स टेक्निक असे देखील म्हणतात हा एक ड्रॉईंग कोर्स असल्यामुळे या कर्व च्या गणिती सूत्रीकरणात आपण जास्त तपशीलात जाणार नाही आहोत तर फक्त कोणत्या प्रकारचे कर्व कोणत्या प्रकारच्या ऍप्लिकेशन साठी चांगले आहेत याची एकंदर कल्पना असणे हीच गोष्ट आपण करणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया बेसिस स्प्लाइन टेक्नीक मध्ये आपण क्युबिक पॉलीनॉमीअल ऐवजी पॉलीगॉन वापरणार आहोत म्हणून कोणतेही क्युबिक पॉलीनॉमीअल वापरण्याऐवजी जर आपल्याकडे हे पॉलीगॉन असतील तर आपण त्यास बेसिस स्प्लाइन म्हणतो बी स्प्लाइन हा शब्द आयझॅक जेकब शॉएनबर्गने तयार केला होता आणि हे बेसिस स्प्लाइन म्हणण्याचे एक संक्षिप्त रूप आहे ऑर्डर n चे स्प्लाइन फंक्शन हे व्हेरिएबल इंडेक्स x मध्ये डिग्री n 1 चे एका भागानुसार पॉलीनॉमीअल फंक्शन आहे हे भाग जेथे एकत्र भेटतात त्या ठिकाणांना नॉट्स म्हणतात स्प्लाइन फंक्शन्सचा मुख्य गुणधर्म असा आहे की ते आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज सतत नॉट्स च्या वाढत्या संख्येवर अवलंबून असू शकतात या गाठी गुळगुळीत कर्व असू शकतात आणि आपण क्युबिक पॉलीनॉमीअल सारखे काहीही वापरत नाही जे की आपण बेझियर कर्व साठी वापरले आहे परंतु येथे आपण पॉलीगॉन वापरतो हे पॉलीगॉन काळजीपूर्वक समाविष्ट केल्याने आपण पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू उदाहरणार्थ आपल्याकडे हे डेटा पॉइंट आहेत सर्वात सोपा पॉलीगॉन जो मी निश्चित करू शकतो तो आयताकृती शेपटी सारखा आहे मी कदाचित एक समभुज चौकोन ठेवू शकतो जो मी खरोखर तयार करू शकतो किंवा कदाचित एक त्रिकोण मी खरोखर तयार करू शकतो तर या प्रकारच्या वस्तू बदलून मी पृष्ठभाग तयार करू शकेन तर त्या पॉलीगॉन वर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ते षटकोनी डोडेकाहेड्रॉन इत्यादी देखील असू शकतात आता आपण एक छान पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत असू ऑर्डर n चे बी स्प्लाइन्स स्प्लाइन फंक्शन करीत असलेले बेसिस फंक्शन हे समान नॉट्सवर समान ऑर्डर करिता परिभाषित केलेले असतात म्हणजेच सर्व संभाव्य स्प्लाइन फंक्शनस हे बी स्प्लाइनच्या रेखीय संयोजनातून तयार केले जाऊ शकतात याचा फायदा असा आहे की तुम्ही ते खरोखर एक रेखीय फंक्शन म्हणून जोडू शकता हाच फायदा आम्हाला या बी स्प्लाइनमधेही मिळेल आणि प्रत्येक स्प्लाइन फंक्शनसाठी फक्त एक आणि एकच संयोजन आहे जेव्हा तुम्ही ते वापरत असाल तेव्हा त्या पृष्ठभागाच्या रचनेत कुठल्याही प्रकारचे विविध पर्याय नसतील तर तुमच्याकडे असलेले ते एकमेव सादरीकरण असेल उदाहरणार्थ शिप हल्स प्रमाणे तुम्हाला काही रचनाकाम करायचे असेल तर सामान्यतः हे बी स्प्लाइन पृष्ठभाग बरेच लोकप्रिय आहेत तुम्ही कोणतेही CAD सॉफ्टवेअर किंवा कदाचित solid works AutoCAD Open GL यांचा पर्याय म्हणून वापर करू शकता हे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत जिथे तुमच्याकडे या प्रकारचे पर्याय असतील जसे की बी स्प्लाइन्स किंवा बेझियर कर्व्स किंवा हर्माइट बेस फंक्शन्स इत्यादींद्वारे तुम्हाला ते इंटरपोलेट करायचे असतील तर खरोखर ते उपलब्ध आहेत सादरीकरणाचा दुसरा प्रकार म्हणजे गॉर्डन पृष्ठभाग म्हणून या प्रकारच्या गॉर्डन पृष्ठभागाला फ्रीफॉर्म पृष्ठभाग मॉडेलिंग म्हणतात याचा अर्थ तुमच्याकडे डेटा पॉइंट्स आहेत जे तुम्ही खरोखर ड्रॅग ड्रॉप करू शकता जेणेकरून तो पृष्ठभाग त्या CAD सॉफ्टवेअरवर नैसर्गिकरित्या समायोजित केला जाईल तर तुमच्याकडे G 1 G 2 कर्व चे नेटवर्क असेल उदाहरणार्थ जसे की मी असे काहीतरी म्हणत आहे की आपल्याकडे हा एक कर्व आहे आणि हा दुसरा कर्व आहे तसेच आपल्याकडे सगळीकडे वेगवेगळे डेटा पॉइंट्स आहेत आता तुमचे CAD सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा माऊस इकडे तिकडे हलवण्यासाठी फक्त एक डेटा पॉइंट निवडू शकता त्यामुळे त्या पृष्ठभागावरील भिन्नता तुम्हाला दिसू लागतात आणि तुम्ही या सर्व बिंदूंमध्ये तुमचा पृष्ठभाग काळजीपूर्वक खेचता एक गुळगुळीत पृष्ठभाग मिळवण्यासाठी छान रचना केली जाते अशा प्रकारच्या पृष्ठभागांना आपण गॉर्डन पृष्ठभाग म्हणतो हे तुमचे G 1 कर्व G 2 कर्व हे काही विशिष्ट प्रकारच्या संबंधांचे समाधान करतात आणि या G 1 G 2 या कर्व चे छेदनबिंदू हे ब्लेंडींग फंक्शन चे कार्य करतात उदाहरणार्थ जसे की तुमच्याकडे या पृष्ठभागांमध्ये अत्यंत फरक आहे जसे तुम्ही ऑटोमोबाईल इंजिन सिलिंडर बनवत आहात जेथे मफलर असतील आणि या पाइपलाइन च्या संरचनांमध्ये अचानक बदल होत असतील मग तुम्ही खरोखर सर्वात सोपे म्हणजे तुम्ही काय करू शकता तर ते म्हणजे गॉर्डन पृष्ठभाग येथे दंडगोलाकार प्रकारची एक वस्तू दर्शविली आहे ज्याचा अतिशय छान पृष्ठभाग आहे आणि अचानक तेथे एक दणका बसतो आणि तेथे एक प्रकारचा खळगा देखील निर्माण होतो म्हणूनच कदाचित तुम्ही बायोमेडिकल क्षेत्रात तुमच्या फेमर्स किंवा हाडांच्या संरचनेवर काम करत असाल तर तुम्हाला खरोखरच हा छान कर्व वापरायला आवडेल हे फक्त अतिशय गुळगुळीत कर्व द्वारेच निर्माण केले जात नाही तर या हाडांवर अचानक वेगवेगळे बदल देखील होऊ शकतात तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तूंची खरोखर पुनर्रचना करायची असेल तर मग ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या गॉर्डन पृष्ठभागांचा वापर करणे हे गरजेचे नाही की हिप हाडांच्या सांधे हे गोलाकारच असतील तर त्यात काही विशिष्ट कर्व देखील असू शकतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कॅमेर्याद्वारे प्रत्यक्षात चित्रे घेत असता तेव्हा तुमच्याकडे वेगवेगळे डेटा बिंदू असतील आता तुम्हाला त्याची पुनर्रचना करायची आहे आणि तो संपूर्ण डेटा तुमच्या 3D प्रिंटिंग ऑब्जेक्टमध्ये हस्तांतरित करायचा आहे मग तुम्ही काय कराल तर तुम्ही त्या पिक्सेल च्या माहितीचा वापर करून हे गॉर्डन पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न कराल आणि ते संगणकाला किंवा त्या मशीन घटकाला अशा प्रकारे मुद्रित करण्यासाठी शिकवलं याच उद्देशासाठी अशा प्रकारच्या गॉर्डन पृष्ठभागांचा वापर केला जातो विशेषत जेट इंजिनच्या नलिका आणि इतर गोष्टींसाठी जेथे काही विघटन होते तेथे तुम्ही हे गॉर्डन पृष्ठभाग वापरता दुसऱ्या प्रकारचे पृष्ठभाग म्हणजे कून्स पृष्ठभाग विशेषत बी स्प्लाइन्स बेस स्प्लाइन्स हे लोकप्रिय आहेत जेव्हा सीमा खुल्या असतात तेव्हा तुमच्याकडे स्वतंत्र डेटा पॉइंट असतात परंतु हे वेगळे डेटा पॉइंट कोणतीही सीमा तयार करत नाहीत त्या ऑब्जेक्टच्या आत कुठेतरी तुमच्याकडे ते डेटा बिंदू असतील तर तुम्ही B splines वापरता परंतु जर हा डेटा बिंदू एका विशिष्ट प्रकारच्या सीमारेषेवर असेल तर आपण हे कून्स पृष्ठभाग वापरतो आणि हे कून्स पृष्ठभाग चांगल्या दर्जाचे अंदाज उपलब्ध करून देतात तर कून्स हे कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक होते ते एमआयटीमध्ये प्राध्यापक होते आणि त्यांनी अभियंत्यांसाठी ही डिझाइन टूल्स तयार करण्यात बराच वेळ घालवला आहे तर इथे अॅब्स्ट्रॅक्शनमध्ये आपल्याकडे हा कर्व किंवा त्या विशिष्ट कर्व वरील डेटा पॉइंट आहेत जे ह्या त्या सीमा तयार करतात तर हे डेटा पॉइंट तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे त्याच्या आतील पृष्ठभाग ज्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही आपल्याकडे जी आहे ती फक्त त्याच्या सीमेची माहिती आहे तो पृष्ठभाग मला तयार करायचा असेल तर खरोखर तसे करण्याच्या सर्वोत्तम मार्ग कोणता आहे हे व्हिज्युअल दिसायला खूप छान दिसते परंतु त्याची रचना करण्यासाठी थोडेसे गणितीय कौशल्य संच आवश्यक आहे तर कोणतेही CAD सॉफ्टवेअर अशा प्रकारचे पृष्ठभाग तयार करण्यासाठी त्याच्या मागे प्रोग्रामिंग चा वापर करते कून्स पॅच हा एक प्रकारचा मॅनिफोल्ड पॅरामीटरायझेशन आहे ज्याचा वापर कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये सहजतेने इतर पृष्ठभागांना एकत्र जोडण्यासाठी तसेच संगणकीय यांत्रिकी ऍप्लिकेशन्समध्ये केला जातो आणि विशेषत मर्यादित घटक पद्धती आणि सीमा घटक पद्धतींमध्ये तुम्ही डोमेनच्या समस्यांच्या घटकांचे जाळे तयार करू शकता आणि त्यासाठीच हे कून्स पृष्ठभाग बरेच लोकप्रिय आहेत तर डिफरंशिअल इक्वेशन सोडवून फील्ड समजून घेण्यासाठी काही गणितीय प्रक्रिया आहेत ज्यांना आपण फायनाईट एलिमेंट पद्धती म्हणतो तुमच्याकडे या विशिष्ट गोष्टींपैकी एकावर सीमा तयार होण्यासारखी स्थिती आहे आणि कदाचित तुम्हाला खरोखर गुळगुळीत पृष्ठभाग दार्शवायचा असेल तर तुम्ही या कून्स पृष्ठभागाचा वापर करता जरी मेशिंग स्थानिकरित्या त्या चित्रात वाढत असेल तरी हे कून्स पृष्ठभाग नेहमीच उपयुक्त असतात आणि पुढे या कून्स पृष्ठभागांवर लोक ब्लेंडींग करण्याचा प्रयत्न करतात आणि या पृष्ठभागांना गुळगुळीत करण्याचा प्रयत्न करतात आणि जरी तुम्ही त्याचा आकार वाढवत असाल तरी पिक्सेल मध्ये होणारे बदल हे खरोखर खूप वेगळे नसावे त्यासाठी लोक बायलिनिअर आणि बायक्युबिक इंटरपोलेशन अशा प्रकारची तंत्रे वापरतात तर येथे आपण जे पाहत आहोत ते मुळात एक इंजिन डक्ट आहे एरोप्लेन जेट इंजिन यांच्या पंखांवर तुमच्याकडे जेट इंजिनसारखे काहीतरी असेल जे हवा पकडतात इंधन टाकतात व त्यास जाळतात जेणेकरून एक्झॉस्ट बाहेर पडेल आणि त्या इंजिनचा जोर पुरवू शकेल त्यामुळे या नलिकांना नेहमी काही विशिष्ट प्रकारचा आकार असतो जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हास दिसेल की त्या एखाद्या दिशेने छान गोलाकार फिरतात आणि वळतात तर अशा प्रकारच्या पृष्ठभागाच्या रचनेसाठी हे कून्स पृष्ठभाग खूप लोकप्रिय आहेत तर त्याशिवाय जेव्हा तुमच्याकडे हे कर्व असतात आणि कडेला आपल्याला खरोखर खूप तीक्ष्ण गोष्टी नको असतात कारण या तीक्ष्ण कडा नेहमी कठीण देखील असतात आपल्याला ते गोल फिरवायचे आहे अशा प्रकारची गोष्ट करायची असेल तर आपण त्या पृष्ठभागांना फिलेट असे म्हणतो उदाहरणार्थ आपल्याकडे एक प्लेट आहे म्हणजे एक आयताकृती प्लेट आहे आणि पुन्हा आपल्याला ह्यास दुसर्या प्लेटने जोडायचे आहे इथे हे धारदार कोपरे आहेत आणि आपल्याला ते धारदार कोपरे नको आहेत तर आपण काय करू तर तो पृष्ठभाग काढून टाकून त्यास गुळगुळीत बनवण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ इथे ह्या आयताकृती भागाला गुळगुळीत कोपरे आहेत तीक्ष्ण कोपऱ्यांना आपण टाळण्याचा प्रयत्न करतो कारण ते आपल्या उत्पादनक्षमतेवर परिणाम करू शकते किंवा हानी पोहोचवू शकतात किंवा कदाचित त्यावर ओरखडे तयार होऊ शकतात ज्यामुळे पृष्ठभागासारखी विशिष्ट गोष्ट सांभाळून ठेवणे कठीण जाते आणि म्हणूनच आपण ते नेहमी बंद करतो अशा प्रकारच्या गोष्टीस आपण फिलेट पृष्ठभाग असे म्हणतो फिलेट पृष्ठभाग हा एक गोलाकार कोपरा असतो जो इतर दोन पृष्ठभागांच्या कडांना जोडतो सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही कर्व तेची त्रिज्या निवडा तिथून तुम्ही या कर्वना स्पर्शिका म्हणून जोडण्यासाठी एक नॉक काढा आणि उरलेली सामग्री काढून टाका आणि ती माहिती बाहेर काढा जेणेकरून तुम्हाला फिलेट पृष्ठभाग मिळेल येथे आपल्याकडे आणखी एका प्रकारचे सादरीकरण आहे तुमच्याकडे ही आयताकृती प्लेट आहे जिच्यापासून आपण गुळगुळीत पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करतो आता हे भाग जोडण्याचा प्रयत्न करा याला आपण फिलेट पृष्ठभाग असे म्हणतो त्याचप्रमाणे आता हे पाहूया कदाचित तुमच्याकडे ऑटोमोबाईल कार विंडशील्ड्स असतील जे ऑब्जेक्टशी सुरेखपणे संरेखित केलेले असतील त्यात खूप तीक्ष्ण बदल नसावा आणि याकरिता आपण फिलेट पृष्ठभाग वापरतो जेव्हा तुम्ही या फिलेट पृष्ठभागांचा वापर करणार असाल तेव्हा ते वापरण्याचा खरोखरच लोकप्रिय मार्ग म्हणजे बी स्प्लाइन पृष्ठभाग हे वापरून एका बिंदूपासून इतर बिंदूंवर छान मॅपिंग केले जाते त्याचप्रमाणे CAD सॉफ्टवेअरमध्ये आपण ऑफसेट पृष्ठभाग नावाच्या तसेच इतर विविध प्रकारच्या पृष्ठभागांचा वापर करतो आपल्याकडे एका पृष्ठभाग आहि आणि त्याच पृष्ठभागाशी निगडित आपल्याकडे ऑफसेट आहे आणि अशाच प्रकारच्या पृष्ठभागावर आपण त्याची रचना करू इच्छितो उदाहरणार्थ माझ्याकडे एक सिलेंडर आहे त्याच्यासभोवती आणखी एक केंद्रित सिलिंडर असावा असे मला वाटते जर मी अशा प्रकारची वस्तू बनवणार असेन तर त्याला आपण ऑफसेट पृष्ठभाग असे म्हणतो येथे आपल्याकडे एस्बेस्टोस च्या काही शीट आहेत छप्पर ही एक अशी समांतर गोष्ट आहे जीची आपण रचना करू इच्छितो ज्याला आपण येथे ऑफसेट पृष्ठभाग असे देखील म्हणतो त्याच्याकडे पाहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हा कर्व किंवा हा पृष्ठभाग आहे जेथे आपण प्रथम त्या दिशेने सामान्य बिंदू तयार केले आहेत आता एका विशिष्ट त्रिज्येचा वापर करून वर्तुळ काढा त्या पृष्ठभागाला स्पर्शिका जिथे छेदत असेल तो बिंदू निवडा आपल्याकडे इथे काहीसे आहे की इथे ऑफसेट अंतरावर हा बिंदू आहे ज्यास आपण त्रिज्या असे म्हणू आणि याचा वापर करून वर्तुळ काढू आता आपण तेथे स्पर्शिका काढणार आहोत म्हणजे आपल्याकडे तो बिंदू आहे तर आता त्या बिंदूंची जोडणी करून ऑफसेट पृष्ठभाग तयार करा कोणताही ऑफसेट तयार करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे जर आपल्याला त्या कर्वची गुणवत्ता खरोखर सुधारायची असेल तर आपण विशेष कर्व वापरतो सॉफ्टवेअर वापरून या 3D वस्तू तयार करण्याची आणखी एक पद्धत वापरात आहे ज्याला आपण शामफर असे म्हणतो शामफर हे मूलत प्रतलातील सामग्री काढून टाकते आपण ते गोलाकार फिरवत नाही परंतु आपण ती सामग्री थेट कापतो किंवा काढून टाकतो उदाहरणार्थ जर आपण प्लॅनर व्ह्यूमध्ये पाहत आहोत तर आपण 2 डायमेंशनमध्ये असलेली ही वस्तू आहे याचा विचार करू या आपल्याला ते मटेरियल कट करून काढून टाकायचे आहे जर आपण असे केले तर आपण त्याला एक शामफर असे म्हणतो आता आपल्याला ते गोलाकार फिरवायचे आहे ज्यास आपण फिल्लेट असे म्हणतो उदाहरणार्थ येथे आपण वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून पाहू ताजमहालाजवळ ग्रेट टॉवरचे एक प्रवेशद्वार आहे जर तुम्ही हे स्तंभ पहात असाल तर हे गोलाकार प्रकारचे स्तंभ नाहीत तर ते एका प्लेटसारखे आहेत पुढची प्लेट दुसर्या प्लेटशी जोडलेली असते जर आपल्याकडे हे असे असेल तर तर सुंदर असा काप निर्माण होतो ज्याला आपण शामफरिंग असे म्हणतो शामफरिंग हे नेहमीच एक छान काप देतात कारण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घडवलेली अशी तुमच्याकडे ही गोष्ट असेल तुम्हाला त्या शामफर पृष्ठभागांवर काही प्रकारची चित्रे चिकटवायची आहेत म्हणून तुम्हाला कर्व पृष्ठभागाऐवजी सपाट पृष्ठभाग आवश्यक आहे मग तुम्ही त्या शमफरिंग प्रमाणे जा तर पुढील तासात आपण solid works बद्दल शिकू आणि ते साधन कसे वापरावे याचा दोन उदाहरणांसह सराव देखील करू खूप खूप धन्यवाद